विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण लेबर व्हेरिएन्सेस बद्दल शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत मागील वर्गात आपल्याशी मी चर्चा केली की मूलभूत चार प्रकारांची लेबर व्हेरिएन्सेस गणना कशी करावी लागेल ते म्हणजे लेबर कॉस्ट व्हेरिएन्सेस लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस लेबर एफिसियेंसी व्हेरिएन्सेस लेबर एडल टाईम व्हेरिएन्सेस तर या प्रकारात पुढील व्हेरिएन्सेस म्हणजे लेबर मिक्स व्हेरिएन्सेस संयुक्त टोळ रचना व्हेरिएन्सेस आणि लेबर यिल्ड व्हेरिएन्सेस हे आहेत मटेरियल व्हेरियन्सस बाबतीत मोजणी करताना आपण मटेरियल मिक्स ची गणना करतो त्यामुळेच आपण यास संयुक्त टोळ रचना म्हणून संभोधत असतो कोणत्याही फर्म मध्ये कामगारांच्या भिन्न श्रेणींनींची आवश्यकता असते ज्या श्रेणींना आपण कुशल कामगार अर्धकुशल कामगार व अकुशल कामगार असे म्हणतो तर वेगवेगळ्या प्रकारांच्या कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करणे आवश्यक असते आणि अश्या प्रकारे लेबर कंपोझिशन मध्ये ३ प्रकारच्या मजुरांचा समावेश असतो तो म्हणजे अकुशल कामगार अर्ध कुशल कामगार आणि कुशल कामगार तर हे लोकांच्या संख्येच्या गरजेवर अवलंबून आहे की किती कुशल लोकांची आवश्यकता आहे किती अर्धकुशल लोकांची आवश्यकता आहे किती अकुशल लोकांची आवश्यकता आहे कारण मजुरीची किंमत कामगारांच्या वेतनाचा दर हे भिन्न श्रमांची पात्रता आणि कौशल्ये यावर अवलंबून आहे कारण कुशल कामगार हे अर्धकुशल व अकुशल कामगारांना पेक्षा महागडे असतात म्हणूनूच लेबर मिक्स संदर्भात निर्णय घेताना या बाबींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे जर तुम्हाला एखादा कुशल कामगार आवश्यक असेल आणि तुम्ही त्या कुशल कामगार जागी अर्धकुशल कामगार आणले तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लेबर कॉस्ट वाढवणार आहात जर कदाचित आपल्याला कुशल कामगार सहज उपलब्ध होत नसतील तर काही इतर मार्गानी आपण ते उपलब्ध करू शकतोत उदाहरणार्थ आपणास ५ कुशल कामगारांची आवश्यकता आहे पण ४ कामगार उपलब्ध आहेत तर आपण त्याबद्दल विचार करू शकतो की कुशल व्यक्तीची उपस्थिती उपलब्ध नसल्यास २ अर्ध कुशल व्यक्ती पाहाव्या लागतील तर येथे आपण लेबर कंपोझिशन किंवा लेबर मिक्स किंवा गॅंग कंपोझिशन अर्थात सयुंक्त टोळ रचना तयार करावी लागेल जे कि अगदी साजेसे लेबर मिक्स असेल किंवा ज्यामध्ये कामगार संख्या व कामगारांवर होणार खर्च आपल्या नियंत्रणात असेल तर येथे लेबर मिक्स व्हेरिएन्सेस किंवा गॅंग कंपोझिशन व्हेरिएन्सेस कार्य करण्याची स्थिती येते जेव्हा आपण लेबर मिक्स व्हेरिएन्सेस किंवा गॅंग कंपोझिशन व्हेरिएन्सेस प्रकारांची गणना करता तेव्हा आपल्याकडे चार भिन्न परिस्थिती असतात ज्या आपल्याला चार भिन्न परिस्थितींसह सामोरे जावे लागतात आणि त्या चार वेगवेगळ्या परिस्थितीत आपण त्याबद्दल जाणून घ्यावे लागेल या चार पैकी कोणतीही परिस्थिती जर फर्ममध्ये समायोजित केली जात असेल तर कोणते सूत्र उपयुक्त ठरेल कारण चार घटनांमध्ये अटी भिन्न आहेत येथे सूत्र मध्ये काही बदल आहेत खूप महत्वपूर्ण नाहीत आपल्याला इथे खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सर्वप्रथम लेबर मिक्स मधील लेबर कंपोझिशन आणि गॅंग कंपोझिशन चे अस्तित्व ओळखणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपण येथे कोणत्या प्रकारचे स्टॅंडर्ड कार्य करते हे शोधावे लागेल कारण प्रत्येक फर्म आपल्यासाठी 2 कुशल कामगार आवश्यक असलेल्या स्टँडर्ड वर कार्य करेल तर आपणास ४ अर्धकुशल आणि ८ अकुशल कामगारांची आवश्यकता आहे म्हणून अशा प्रकारच्या रचना आवश्यक असू शकतात ही एक स्टँडर्ड रचना आहे २ ४ ८ स्टँडर्ड निश्चित केला आहे आता ती अक्यचुअल रचना काय आहे 2 कुशल 4 अर्धकुशल आणि 8 कुशल नसलेले कामगार प्रत्यक्षात ते सहज उपलब्ध आहेत की नाहीत हे शक्य आहे की 2 कुशल कामगारांच्या जागी आपल्या कडे फक्त 1 उपलब्ध असेल आणि आपल्याला त्या 2 कमकुवत कामगारांसह 1 कुशल कामगाराची जागा बदलावी लागेल मग अशावेळी काय होईल आपली खरी रचना आहे 1 कुशल 6 अर्धकुशल आणि 8 अकुशल कामगार तर आपणास अक्च्युअल आणि स्टँडर्ड मधील फरक शोधून काढावा लागेल जर स्टँडर्ड अक्च्युअल बरोबर असेल आणि मुळीच काही अडचण नसेल तर आपल्याला लेबर मिक्स व्हेरिएन्सेस किंवा गॅंग कंपोझिशन व्हेरिएन्सेस शोधून काढावा लागेल तर लेबर मिक्स किंवा गॅंग कंपोझिशन ची गणना करण्यासाठी पहिला घटक काय असेल मी येथे याला लेबर मिक्स व्हेरिएन्सेस म्हणून संबोधत आहे आणि जर तुम्ही त्या परिस्थितीत लेबर मिक्स व्हेरिएन्सेस बद्दल बोललात तर प्रथम परिस्थिती अशी आहे की लेबर च्या स्टॅंडर्ड रचनेत कोणताही बदल नसेल लेबर फोर्स च्या स्टॅंडर्ड रचनेत कोणताही बदल नाही एकूण वेळ टोट्ल स्टॅंडर्ड टाइम प्रमाणे आहे ही पहिली परिस्थिती आहे मी त्याची पुनरावृत्ती करतो जर लेबर फोर्स च्या प्रमाणित रचनेत कोणताही बदल झाला नाही आणि एकूण वेळ टोट्ल स्टॅंडर्ड टाइम च्या बरोबरीचा असेल तर आपण या लेबर मिक्स व्हेरिएन्सेस गणना कशी कराल तर स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ स्टॅंडर्ड कंपोझिशन असेल स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन वजा स्टैंडर्ड कॉस्ट ऑफ अक्यचुअल लेबर कंपोझिशनतर लेबर मिक्स व्हेरिएन्स संदर्भात प्रथमतः सांगायचे झाले तर लेबर फोर्स च्या स्टैंडर्ड रचनेत काही बदल नसेल आणि खर्च केलेला एकूण वेळ टोट्ल स्टॅंडर्ड टाइम च्या बरोबरीचा असेल म्हणून सूत्र असेल स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ स्टॅंडर्ड कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्चुअल कंपोझिशन हि पहिली परिस्थिती आहे दुसरी परिस्थिती अशी आहे की उदाहरणार्थ कोणताही बदल होत नाही आपण निर्णय घेतला की आपण ठरवले आहे कि आपणास 2 कुशल कामगार 4 अर्धकुशल कामगार आणि 8 अकुशल कामगारांची आवश्यकता आहे आणि हे स्टॅंडर्ड होते तसेच लेबर रेट हि आपण आधीच ठरवलेला आहे उदाहरणार्थ कुशल कामगारांसाठी आपण १० रुपये प्रति तास देत आहोत अर्धकुशल कामगारांसाठी आपण ६ रुपये प्रति तास देय करत आहोत आणि अकुशल कामगारांसाठी ४ रुपये प्रति तास हे प्रमाण आपण वापरात आहोत वास्तविक जेव्हा आपण कामगारांना कामावर घेतले तेव्हा आपल्याला आवश्यक तेवढे स्टैंडर्ड नुसार कामगार सापडले आपल्याला अक्यचुअल देखील मिळू शकतात आणि ज्या स्टैंडर्ड नुसार पूर्वी ठरवले गेले होते त्या भागाची कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांसाठी स्टैंडर्ड कॉस्ट किती होती त्या प्रकरणात याचा अर्थ सोपा आहे अगदी सोपा सूत्र आहे लेबर मिक्स व्हेरिएन्सेस स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्यचुअल लेबर कंपोझिशन कारण किंमत हि समान असेल ती बदलणार नाही तसेच प्रति कामगार किंमत बदलत नाही उदाहरणार्थ ८ ६ आणि ४ प्रति तास प्रति कामगार ही किंमत असल्यास स्टॅंडर्ड आणि अक्यचुअल हे समान राहतील तसेच कामगारांच्या रचनेचा प्रश्न आहे कामगारांच्या रचनेतही बदल होत नाही म्हणून आपण जे काही स्टॅंडर्ड म्हणून निश्चित केले ते प्रत्यक्षातही तसेच आहे आपल्याला कामगारांची संख्या समान प्रकारचे कामगार मिळत आहेत आपण येथे देत असलेली किंमत हि स्टॅंडर्ड कॉस्ट होती म्हणून कोणतीही अडचण नाही आपण सहजपणे व्हेरिएन्सेस शोधण्याच्या स्थितीत आहोत लेबर मिक्स व्हेरिएन्सेस चे दुसरे प्रकरण असेल लेबर फोर्स जर आपण स्टॅंडर्ड कंपोझिशन सुधारित गेल्यास विशिष्ठ प्रकारचे लेबर ची कमतरता असेल आणि आपण घालविलेले एकूण वेळ हा टोटल स्टॅंडर्ड वेळे बरोबर असेल आता येथे पहिल्या भागात थोडेसे बदल आहेत त्या साठी आपणास येथे स्टॅंडर्ड सुधारावे लागेल जसे मी तुम्हाला सांगितले आहे आणि आपण प्रथम बाबतीत जो निर्णय घेतला होता ज्यात २ कुशल कामगार ४ अर्धकुशल कामगार आणि ८ अकुशल कामगार यांचा विचार केला परंतु उदाहरणार्थ आपल्याला २ कुशल कामगार सापडले नाहीत यासाठी आपल्याला फक्त 1 कुशल कामगार मिळणे आवश्यक आहे त्या १ कमी कुशल कामगारांची जागा २ आणखी अर्ध कुशल कामगारांसह घ्यावी लागेल तर नवीन रचना अशी होईल की ती १ कुशल कामगार तर 6 अर्ध कुशल कामगार आणि 8 कौशल्य नसलेले कामगार आपल्याला मिळतील तर इथे कुशल किंवा अर्ध कुशल प्रकारातील कामगारांच्या प्रकारात बदल घडत आहे त्यासाठी आपल्याला लेबर मिक्स व्हेरिएन्सेस रचनांमध्ये थोडासा बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला थोडासा बदल म्हणावा लागेल या सूत्रात काय बदल होईल त्या बाबतीत लेबर मिक्स व्हेरिएन्सेस असेल कारण एका विशिष्ट प्रकारच्या मजुरीच्या कमतरतेमुळे स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ स्टॅंडर्ड लेबर सुधारित केले गेले आहे तर सूत्र असेल रीवाईज़्ड स्टॅंडर्ड कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्यचुअल लेबर कंपोझिशन येथे एक बदल आहे जो या प्रकरणात नाही याचा अर्थ असा आहे की आपण स्टॅंडर्ड सुधारत आहात कारण 1 प्रकारच्या कामगारांची कमतरता आहे आणि आपण १ कमी कुशल कामगारांची जागा २ अर्ध कुशल कामगारांसह घेत आहोत आता नवीन रचना १ कुशल ३ अर्धकुशल आणि ४ कौशल्य नसलेले कामगार किंवा १ कुशल ६ अर्धकुशल आणि त्यानंतर ८ अकुशल कारण कामगारांची कमतरता असेल कारण मूळ स्टॅंडर्ड २ ४ आणि ८ होते परंतु आता ते सुधारित १ ६ आणि ८ आहे तर तो बदल होईल म्हणून आपल्याला सूत्रामध्ये किरकोळ बदल करावा लागेल म्हणून केवळ स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ रीवईज़्ड स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन ची किंमत होणार नाही सूत्र असेल स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ रिवाईज्ड स्टॅंडर्ड कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्यचुअल कंपोझिशन आता आपण तिसर्या प्रकरणात जाऊ तिसरे प्रकरण काय आहे तिसर्या प्रकरणात लेबर मिक्स व्हेरिएन्सेस तर टोटल अक्यचुअल वेळ हा टोटल स्टॅंडर्ड टाइम लेबर पेक्षा वेगळा आहे म्हणजे आपल्याला स्टॅंडर्ड टाईम ठरवावा लागेल वास्तविक बाबतीत नाही वास्तविक आपण तासांची संख्या वाढविली किंवा कमी केली आहे आपण निर्णय घेतला आहे कि एखादे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकूण किति तासांची आवश्यकता असेल तर आपण असे म्हणू शकतो कि कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसाठी सुमारे 10 तास किंवा 20 तासांचे एकूण तास निश्चित केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात ते स्टॅंडर्ड होते परंतु प्रत्यक्षात आपण जेव्हा निर्मितीसाठी गेलो तेव्हा प्रोडक्शन कंपोझिशन सारखेच होते याचा अर्थ असा की आता जेव्हा तासांची संख्या बदलली तेव्हा प्रत्यक्ष कामावर घालवलेले तास कामाच्या स्टॅंडर्ड तासांसारखे नसतात आता यात फरक आहे म्हणूनच मी सांगत आहे तिसरा प्रकरण म्हणजे टोटल अॅक्च्युअल टाईम हा टोटल स्टैंडर्ड टाइम ऑफ द लेबर पेक्षा वेगळा आहे आपण आता वापरत असलेले सूत्र काय असेल ते सूत्र लेबर मिक्स व्हेरिएन्सेस तिसर्या प्रकरणात व्हेरिएन्सेस ची गणना करण्यासाठी वापरू तर तिसर्या प्रकरणात लेबर व्हेरिएन्स मोजण्याचे सूत्र असेल टोटल टाइम ऑफ लेबर कंपोझिशन भागिले टोटल टाइम ऑफ स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन गुणिले स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्चुअल लेबर कंपोझिशन हा असे सूत्र आहे कि जे जवळजवळ मटेरियल मिक्स व्हेरिएन्सेस सारखेच आहे असे काय सूत्र होते की तेथे टोटल वेट ऑफ अॅक्च्युअल मिक्स भागीले टोटल वेट ऑफ स्टैंडर्ड मिक्स गुनीले स्टैंडर्ड कॉस्ट ऑफ स्टैंडर्ड मिक्स वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्चुअल मिक्स म्हणजेच ते असेल मटेरियल मिक्स व्हेरिएन्स या संदर्भा मध्ये आपण मटेरियल ची जागा लेबर ला देत आहोत मग आपण या मटेरियल ला लेबर असे संबोधले आहे आपण येथे काय करत आहात तर आपणास येथे टोटल टाइम ऑफ अक्चुअल कंपोझिशन तसेच टोटल वेट ऑफ अक्चुअल मटेरियल देण्यात आलेले आहे तर आपण त्याची गणना अशी करू टोटल टाइम ऑफ अक्चुअल कंपोझिशन भागिले टोटल टाइम ऑफ स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन गुणिले स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्चुअल लेबर कंपोझिशन आता परिस्थितीचा चौथा घटक म्हणजे लेबर मिक्स व्हेरिएन्सेस तो असेल जर कोणत्याही कारणास्तव स्टॅंडर्ड सुधारित केले असेल आणि काही इतर कारणे हि असू शकतात जसे कि कामगारांची अनुउप्लब्धता तसेच प्रमाणित कामगारांची आवश्यकता नसणे तर अशा कारणांनी स्टॅंडर्ड सुधारित केले जाऊ शकते आणि टोटल टाइम ऑफ लेबर हा वेगळा आहे टोटल अक्चुअल टाइम पेक्षा तसेच स्टॅंडर्ड टाइम ऑफ लेबर पेक्षा मग या परिस्थिती मध्ये आपण येथे लेबर मिक्स व्हेरिएन्स कसे मोजायचे तर आपणास येथे थोडासा बदल करावा लागेल तो बदल असेल टोटल टाइम ऑफ अक्चुअल कंपोझिशन मधील म्हणजेच त्या साठी सूत्र असेल टोटल टाइम ऑफ अक्चुअल लेबर कंपोझिशन भागिले रिवाइज्ड टोटल टाइम तर येथे रिवाइज्ड हा शब्द वाढवावा लागेल सूत्र टोटल टाइम ऑफ रिवाइज्ड स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन गुणिले स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ रिवाइज्ड स्टॅंडर्ड लेबर कंपोझिशन वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ अक्चुअल लेबर कंपोझिशन तर येथे ४ परिस्थिती आहेत प्रथम परिस्थिती आहे जिथे स्टॅंडर्ड वेळ आणि अक्चुअल वेळ दोन्ही समान आहेत मग आपण मटेरियल व्हेरिएन्स कसे मोजायचे दुसरी परिस्थिती आहे जिथे टोटल स्टॅंडर्ड वेळ आणि अक्चुअल वेळ समान आहेत पण लेबर कंपोझिशन हा सुधारित केलेला आहे आणि काही वेळा कुशल कामगारांच्या ठिकाणी आपण १ कुशल कामगार ऐवजी 2 अर्ध कुशल कामगारांना बदलेले आहे जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपण दुसऱ्या सूत्राचा चुकीचा वापर केलेला आहे येथे तिसरे सूत्र आहे जेव्हा स्टॅंडर्ड टाइम हा टोटल अक्चुअल टाइम पेक्षा भिन्न असतो अश्या वेळी आपल्याला सूत्र शोधणे आवश्यक आहे आणि चौथे म्हणजे कोणत्याही कारणांमुळे स्टॅंडर्ड सुधारित केले असल्यास चौथ्या सूत्राच्या २ अटी आहेत पहिली अट अशी आहे की स्टॅंडर्ड सुधारित केले आहे दुसऱ्या अति मध्ये आपण सूत्र मध्ये बदल केला आहे तसेच अक्चुअल टाइम ऑफ लेबर आणि स्टॅंडर्ड टाइम ऑफ लेबर मध्ये फरक आहे क्रमांक १ लेबर च्या अॅक्च्युअल टाईम मध्ये आणि स्टॅंडर्ड टाईम मध्ये फरक आहे आणि दुसरी अट अशी आहे की स्टॅंडर्ड देखील सुधारित केले गेले आहे म्हणून जेव्हा आपण १ केस करत असतो आणि नंतर स्टॅंडर्ड आणि अॅक्च्युअल टाईम हे समान असते तेव्हा आपण प्रथम आणि द्वितीय सूत्रचा वापर करत असतोत परंतु जेव्हा ती अॅक्च्युअल टाईम आणि स्टॅंडर्ड टाईम भिन्न असेल आणि जर स्टॅंडर्ड सुधारित केले असेल तर आपण तिसरे आणि चौथ्या सूत्रचा वापर करत असतोत तर आपणास समस्या शोधायला हवेत कि अशा परिस्थिती २ वेळा सामान असल्यास पहिले सूत्र आणि दुसरे म्हणजे २ वेळा सामान असतील आणि स्टॅंडर्ड हे रिवाइज्ड केलेले असेल तर दुसरे सूत्र वापरावे कारण येथे आपण स्टॅंडर्ड आणि अक्चुअल हे रिवाइज्ड केलेले आहे म्हणून दुसरे सूत्र तिसऱ्या परिस्थिती मध्ये जेव्हा २ वेळा ह्या भिन्न असतील तसेच अक्चुअल आणि स्टॅंडर्ड वेळ हि भिन्न असेल अश्या वेळी तिसरे सूत्र वापरले जाते आणि चौथ्या सुत्राच्या वापरा साठी २ वेळा भिन्न असतील तसेच अक्चुअल व स्टॅंडतड वेळ हि भिन्न असेल तसेच स्टॅंडर्ड म्हणजेच मानक हे रिवाइज्ड केलेले असेल कारण एका विशिष्ट प्रकारच्या कामगारांचा तुटवडा आढळल्यामुळे तर अशावेळी आपल्याला चौथा फॉर्म्युला वापरावा लागेल म्हणूनच या 4 सूत्रांचा आपल्याला उपयोग करावा लागेल आणि मग लेबर मिक्स व्हेरिएन्सेस किंवा गॅंग कंपोझिशन व्हेरिएन्सेस कशी मोजली पाहिजेत अशा सामान्य निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे मोठ्या प्रमाणात ते मटेरियल मिक्स प्रकारांसारखेच आहेत येथे आपण शब्दांची जागा लेबर सह बदलत आहोत आणि मटेरीयल च्या बाबतीत आपण लेबर ची जागा घेत आहोत आता आपण या श्रेणीतील शेवटच्या व्हेरिएन्सेस बद्दल शिकत आहोत आणि ते म्हणजे लेबर व्हेरिएन्सेस YV लेबर यिल्ड व्हेरिएन्सेस किंवा लेबर आउटपुट व्हेरिएन्स तेथे आपण मटेरियल यिल्ड व्हेरिएन्सची गणना केली कारण आपल्याला इनपुट मिळले होतेआणि जेव्हा आपणास इनपुट मिळालेले असते तेव्हा आपण मटेरियल बाबतीत असलेले आउटपुट आणि इनपुट मोजू शकतो तसेच त्या दोघांमधील परस्पर संबंध हि मोजू शकतो येथे आपल्याला लेबर संदर्भात इनपुट आणि आउटपुट शोधायचे आहे तर स्टॅंडर्ड वेळ काय होता तसेच अक्चुअल वेळ काय होता आणि अपेक्षित कामगार उत्पादकता काय होती तसेच अक्चुअल लेबर उत्पादकता किती होती ती सहज कळू शकते आणि त्यालाच आपण पाचवा व्हेरिएन्स म्हणून संबोधतो तर याच श्रेणी मध्ये आपण लेबर कॉस्ट व्हेरिएन्स लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स लेबर आइडलव्हेरिएन्स लेबर मिक्स व्हेरिएन्स तसेच शेवटचा लेबर यील्ड व्हेरिएन्स किंवा लेबर आउटपुट व्हेरिएन्स ची गणना करू शकतो आणि लेबर यील्ड व्हेरिएन्स गणना करण्यासाठी सूत्र आहे स्टॅंडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट स्टॅंडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट ऑफ टाइम येथे आपण म्हणू शकतो कि स्टॅंडर्ड लेबर युनिट ऑफ टाइम गुणिले अक्चुअल यील्ड इन युनिट्स वजा अपेक्षित अक्चुअल टाइम मधून मिळणारे स्टॅंडर्ड यील्ड इन युनिट्स तर हे कसे कार्य करेल लेबर यील्ड व्हेरिएन्स हा स्टॅंडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट्स इतका असेल आणि त्याची गणना आपण पुढील सूत्र नुसार करू स्टॅंडर्ड कॉस्ट पर युनिट ऑफ टाइम गुणिले अक्चुअल यील्ड इन युनिट्स वजा अपेक्षित अक्चुअल टाइम मधून मिळणारे स्टॅंडर्ड यिल्ड युनिट्स तर लेबर यील्ड व्हेरिएन्स मोजण्यासाठी हे सूत्र आपणास येथे मदत करते तर आता आपण येथे शिकलो कि मटेरियल व्हेरिएन्स म्हणजे काय तसेच मटेरियल व्हेरिएन्स बाबतीत लंबो व्हेरिएन्स कश्या प्रकारे मोजायचा आणि आपणास येथे ५ व्हेरिएंसिस मिळाली त्यादरम्यान आणखी एक व्हेरिएन्सेस म्हणजे लेबर आइडल टाईम व्हेरिएन्सेस आपणास मिळाला परंतु मुख्यतः तेथे फरक म्हणजे लेबर कॉस्ट व्हेरिएन्सेस म्हणजे ते मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्सेस आहे येथे ते लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस हि आहेत येथे मटेरियल प्राइस व्हेरिएन्स आहे तसेच लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स आणि मटेरियल युसेज व्हेरिएन्स आणि एक अधिक व्हेरिएन्स म्हणून आइडलटाईम व्हेरिएन्स देण्यात आले आहे तसेच लेबर मिक्स व्हेरिएन्स किंवा गॅंग कंपोझिशन व्हेरिएन्स मटेरियल मिक्स व्हेरिएन्स आणि शेवटी लेबर यील्ड व्हेरिएन्स हे हि देण्यात आले आहे मटेरियल व्हेरिएन्सेस याबद्दल आपण शिकलो आहोत आता आपण पुढील गोष्ट शिकत आहोत ते म्हणजे लेबर व्हेरिएन्सेसची गणना कशी करावी लेबर व्हेरियन्सची गणना करण्यासाठी मी आता एक समस्या पत्रक आणले आहे आपण पुन्हा एकदा मटेरियल व्हेरिएन्सेस प्रारंभ करू आपण अगदी सोप्या समस्येपासून सुरुवात करूयात आणि त्यानंतर आपण जटिलतेच्या पातळी वाढवत जाऊ आणि मग आपण लेबर व्हेरियन्सची भिन्न रूपे कशी मोजावी याबद्दल शिकू मटेरियल च्या बाबतीत आपण ३ किंवा समस्यांविषयी चर्चा करू आपण अगदी सोप्या समस्येपासून सुरुवात केली नंतर आपण जटिल समस्येकडे गेलो आणि त्या जटिल समस्येमध्ये जर आपण लक्षात ठेवले असेल की आपण चर्चा केली आहे आपण २ ३ समस्या पूर्णतः जाणून घेतल्या आहेत त्या मध्येच वेस्टेज ची समस्या असेल तर तडजोड कशी करायची तसेच येथे ओपनिंग स्टॉक आणि क्लोसिंग स्टॉक ची हि समस्या उद्भवते त्या संदर्भात हि तडजोड कशी करायची हे पाहावे लागेल आणि सुरुवातीच्या स्टॉकच्या किंमती ठरविताना एक समस्या उद्भवली जर ओपनिग स्टॉकची किंमत दिली गेली नाही तर आपल्याकडे असलेल्या मटेरियल च्या ओपनिग स्टॉकची कोणती किंमत ग्राहय धरायची तर ही एक जटिल समस्या होती जी बहुतेक सर्व प्रकारच्या मटेरियल व्हेरिएन्सेस संबंधित समस्यांना दूर करते तर त्याचप्रमाणे लेबर व्हेरियन्सच्या बाबतीत सुद्धा आपण अगदी सोप्या प्रॉब्लेमसह प्रारंभ करूया आणि त्यानंतर आपण जटिलतेची पातळी वाढवू या पत्रकात प्रथम दिलेली समस्या म्हणजे मटेरियल व्हेरिएन्सेस बद्दल पहिली समस्या खूप सोपी आहे आणि जर आपण या समस्येकडे लक्ष दिल्यास आपल्याला दिलेली उत्पादन कार्यात एका महिन्यासाठी निश्चित केलेला स्टॅंडर्ड वेळ ८००० तास असतो विविध प्रकारचे कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगार एकूण ८००० तास काम करतील कामगारांच्या बाबतीत एकूण वेळ ८००० तास निश्चित केली गेली येथे स्टॅंडर्ड वेज रेट आहे २ २५ प्रति तास ठरवण्यात आलेले आहे १ महिन्यादरम्यान प्रत्यक्षात ५० कामगार कामावर होते आपण येथे पहिले तर १ महिन्यादरम्यान ५० कामगार कामावर होते आणि महिन्यात सरासरी कामकाजाचे दिवस 25 आहेत आणि एक कामगार दिवसात 7 तास काम करतो तर १ महिन्यासाठी कारखान्याची एकूण वेतनाची रक्कम २१८७५ रुपये आहे तसेच काही काळ विजेच्या निष्क्रियतेमुळे काम राहिले आणि आपण यास आइडलटाईम असे म्हणतो जो कि आहे १०० तास तर या माहितीच्या मदतीने आपल्याला वेगवेगळे लेबर व्हेरिएन्सेस काढता येतील याठिकाणी स्टॅंडर्ड तासांची संख्या दिलेली आहे आणि स्टॅंडर्ड रेट हा २ रुपये २५ पैसे दिलेला आहे आता आपल्याला किती कामगार किती दिवस दिले गेले आहेत कामगारांना वेगवेगळ्या प्रकारात ठेवले आहे आणि त्यांनी महिन्यात 25 दिवस काम केले आणि एका दिवसात कामाचे तास 7 होते त्यामुळे कारखान्याचे अक्चुअल वेज २१८७५ होतील येथे एक समस्या उद्भवली ती म्हणजे निष्क्रिय वेळ जो कि आपणास दिलेला आहे शंभर तासांचा आणि आपण त्याला असामान्य निष्क्रिय वेळ म्हणून म्हणू शकता जेव्हा ही असामान्य निष्क्रिय वेळ असते तेव्हा वीज नसते त्यावेळी कोणीही मदत करू शकत नाही कारखान्यात कामगार उपलब्ध असतात परंतु वीज तिथे नसते ही लेबर एफिसियेंसी नसते त्यामुळे लेबर एफिसियेंसी व्हेरिएन्सेस गणना करताना हे शंभर तास वेगळे करावे लागतील आणि आपल्याला स्वतंत्रपणे चौथ्या लेबर आइडल टाईम व्हेरिएन्सेस ची गणना करावी लागेल या प्रकरणात आता आपण मोजू शकणारी व्हेरिएन्सेस काय आहेत याबद्दल शिकू पहा आपल्याला अगदी सोपी माहिती दिली आहे आपल्याला ५० कामगार दिले गेले आहेत परंतु कामगारांच्या श्रेणी आपल्याला देण्यात आल्या नाहीत तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की या संदर्भात किंवा या समस्येमध्ये आपण लेबर मिक्स व्हेरिएन्सेस ची गणना करू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आउटपुट दिले गेले नाही की किती आउटपुट होते किंवा किती इनपुट होते आपणास सहजपणे येथे स्टॅंडर्ड आणि अक्चुअल संदर्भातील अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर आणि आइडल टाईम बद्दल माहिती दिलेली आहे तर ही माहिती पाहता ही अगदी सोपी समस्या आहे हे स्पष्ट आहे येथे या समस्येमध्ये आपल्याला केवळ मूलत ३ व्हेरिएन्सेस लेबर कॉस्ट व्हेरिएन्स लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स लेबर एफिसियेंसी व्हेरिएन्स मोजावी लागेल आणि चौथे व्हेरिएन्स असेल लेबर आइडल टाईम व्हेरिएन्स जे कि आहे १०० तास जे आपणास असामान्य आढळले आहे आता आपण लेबरच्या वेगवेगळ्या प्रकारांची गणना करूया तर सर्वप्रथम आपण लेबर कॉस्ट व्हेरिएन्स ची गणना करू आणि या संदर्भात आपणास काही पूर्व गणना करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा कि लेबर कॉस्ट मोजण्या आधी आपणास लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स ची गणना करावी लागेल कारण आपणास अक्चुअल रेट प्रति तास दिलेला नाही येथे फक्त स्टॅंडर्ड रेट प्रति तास देण्यात आलेला आहे तर लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस ची गणना करताना आपल्याला हा अक्चुअल दर आवश्यक असेल जो तो आपल्यालादिलेला नाही तर प्रति तासाचा अक्चुअल दर दिला गेला नाही तर या प्रकरणात आपल्याला ते शोधावे लागेल सर्वप्रथम आपण येथे व्हेरिएन्स मोजण्याचा प्रयत्न करू या तर स्टॅंडर्ड वेळ किती आहे आपल्याला ८००० तासांचा स्टॅंडर्ड वेळ दिला जातो तर स्टॅंडर्ड वेज रेट हा किती आहे रुपये २ २५ प्रति तास तसेच आपणास अक्चुअल वेळ हि देण्यात आलेला आहे तर ५० कामगार महिन्यातले किती दिवस ते काम करतात हा आहे ८७५० तास तर आता आपण अक्चुअल वेतन दर सहज शोधू शकता आणि तो किती असेल २१८७५ भागिले ८७५० अक्चुअल आव्हर्स तर अक्चुअल वेज पर आवर आहे रुपये २ ५ तर आपण येथे अक्चुअल वेज रेट सहज शोधू शकलो आता आपल्याकडे सर्व ४ प्रकारची माहिती आहे स्टॅंडर्ड वेळ हि उपलब्ध आहे प्रति तास मानक वेतन दर उपलब्ध आहेअक्चुअल वेळ उपलब्ध आहे अक्चुअल वेतन दर उपलब्ध आहे तर प्रारंभिक 3 व्हेरिएन्से शोधण्यात समस्या होणार नाही तर आता आपण LCV लेबर कॉस्ट व्हेरिएन्सेस ची गणना करूया 8000 तास गुनीले २ २५ वजा स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ लेबर आपण येथे अक्चुअल टाइम दिलेला आहे तो किती आहे तर तो आहे ८७५० आणि त्यासाठी अक्चुअल रेट किंवा दर आहे २ ५ जो अगोदरच देण्यात आलेला आहे तरी आपण या मार्गे तो मोजण्याचा प्रयत्न करू तर येथे स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ लेबर आहे १८००० रुपये आपण त्याला कॉस्ट ऑफ लेबर असे हि संबोधतो तर कॉस्ट ऑफ लेबर आहे १८००० २१८०० आणि २१८७५ ज्या आपणास देण्यात आलेल्या आहेत तर २१८७५ मध्ये कसलीच अडचण आपणास आढळत नाही जर आपण फरक मोजला तर तो फरक असेल लेबर कॉस्ट व्हेरिएन्स चा जो कि असेल ३८७५ जे प्रतिकूल व्हेरिएन्सेस आहे याचा अर्थ हा आहे कि अक्चुअल लेबर कॉस्ट हि स्टॅंडर्ड कॉस्ट पेक्षा आधिक आहे तर येथे सुधारित स्टॅंडर्ड काय आहे खरं पाहता आपण इथे आधिक कॉस्ट दिली आहे जो फरक येथे जाणवत आहे तो आहे रुपये ३८७५ जो कि प्रतिकूल लेबर कॉस्ट व्हेरिएन्स असा आहे आता आपण दिलेला मजुरीचा दर जास्त आहे की प्रत्यक्षात कामगारांनी घालवलेला वेळ प्रमाणापेक्षा जास्त आहे की नाही याचे कारण शोधणे आवश्यक आहे कारण मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स हे लेबर रेट तसेच लेबर आवर दोन्ही चे कार्य करते म्हणून आपण हे पहावे लागेल की जर येथे वापरल्या जाणार्या कामगार तासांचा खर्च हा वास्तविकतेत अधिक आहे स्टॅंडर्ड पेक्षा जो कि कामगारांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो आणि त्याचे कारण आहे लेबर कॉस्ट व्हेरिएन्स किंवा जर तसे झाले नाही तर मग आपल्याला शोधण्याचे दुसरे कारण म्हणजे आपण दिलेली अक्चुअल किंमत जी आपण स्टॅंडर्ड किंमतीपेक्षा अधिक दिली आहे सकृतदर्शनी असे वाटते किस्टॅंडर्ड प्राइस पेर आवर २ रुपये आणि २५ पैसे होती आपण दिलेली अक्चुअल किंमत प्रति तास २ रुपये आणि ५० पैसे आहे म्हणून ते एक संभाव्य कारण येथे दिसते ते म्हणजे आपण लेबर चा अक्चुअल दर दिला आहे जो स्टॅंडर्ड दरापेक्षा अधिक आहे तर एक कारण असे असू शकते की लेबर कॉस्ट व्हेरिएन्सेस नकारात्मक झाले आहेत तसेच लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस देखील प्रतिकूल झाले आहे हे देखील एक कारण असू शकते आपल्याला आता लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस मोजावा लागेल तर त्या अक्चुअल वेळेचे सूत्र काय आहे आणि अक्चुअल वेळ किती आहे अक्चुअल वेळ ८७५० तास आहे आणि नंतर स्टॅंडर्ड वेळ लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस जेव्हा आपण लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस मोजत असाल तर स्टॅंडर्ड लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्सेस किती असतो २५ रुपये वजा २ तर आता या प्रकारात किती व्हेरिएन्स आहे जर आपण या व्हेरिएन्सेस ची गणना केली तर हे व्हेरिएन्सेस २१८७ ५० रुपये प्रतिकूल म्हणून कार्य करते तर आपल्याला येथे एक कारण सापडले आहे की लेबर कॉस्ट व्हेरिएन्सेस ३८७५ ने नकारात्मक झालेला आहे त्याचे एक कारण म्हणजे आपण अक्चुअल दर २५ पैशांनी अधिक दिला आहे श्रमाची वास्तविक किंमत श्रमांच्या प्रमाण किंमतीपेक्षा अधिक आहे तर लेबर कॉस्ट व्हेरिएन्सेस चे एक कारण म्हणजे पगाराचे फरक ३८७५ मर्यादेपर्यंतच्या प्रतिकूल व्हेरिएन्स हा २८७५ असा नकारात्मक आढळलेला आहे याचे कारण कामगारांचा दर आहे आता आपल्याला दुसर्या लेबर एफिसियेंसी व्हेरिएन्सेस भागाची तपासणी करावी लागेल श्रमाचा मानक वेळ कोणता होता श्रमाचा वास्तविक वेळ किती होता आणि नंतर आपण दर या दोन्ही गोष्टींचा तर्क केला पाहिजे मजुरीची वेळ ही कामगार किंमत वाढवण्याची कारणे आहेत जे आपण अगोदरच पाहिले आहे म्हणूनहे फक्त एकच असू शकत नाहीआणि येथे येणार लेबर कॉस्ट व्हेरिएन्स जो कि नकारात्मक आहे आणि त्याचे मूळ कारण हे लेबर रेट म्हणजेच श्रमिक दर हे आहे परंतु दुसरा भाग म्हणजे कामगार खर्चाच्या या नकारात्मक बदलांचे कारण म्हणजे श्रम कार्यक्षमता आणि श्रम वेळ जो वास्तविकपणे वापरला जात होता तो प्रमाण वेळेपेक्षा निश्चितच जास्त आहे म्हणून मी पुढच्या वर्गात लेबर एफिसियेंसी व्हेरिएन्सेस आणि या समस्येमध्ये लेबर आइडल टाईम व्हेरिएन्सेस बद्दल चर्चा करेन खूप खूप धन्यवाद